आपले पुन्हा एकदा स्वागत तर आपण कव्हर स्लिप्स वर कश्या प्रकारे प्रक्रिया करायची याबद्दल बोलत होतो हे काम थोडेसे कठीण आहे कारण बहुतेक कव्हरस्लिप्सचे पुरवठा करणारे लोक खात्रीपूर्वक सांगतील की त्यांनी पुरविलेले ग्लास उत्तम प्रतीचे आहे पण इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर मला लक्षात आलेले आहे की कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला एका प्रकारे ग्लास वर प्रक्रिया करावीच लागेल तुम्ही प्लाज्मा क्लीनिंग करू शकता तुम्ही ऍसिड क्लीनिंग करू शकता तर प्लाज्मा क्लीनिंग साठी तुम्हाला प्लाज्मा संच गरजेचा असतो तरीपण प्लाज्मा क्लीनिंग जरी करायचे झाले तर ते करण्याआधी ग्लासचा खोका प्राप्त झाल्याबरोबर त्यावरील बॅच नंबर कुठेतरी नोंद करून ठेवणे आवश्यक आहे तर अश्या प्रकारे आपल्याकडे नोंदवहीत सर्व नोंदी असतात आणि यानंतर पहिली गोष्ट जी तुम्ही करायला हवी ती म्हणजे ग्लास ला सोप वॉटर मध्ये बुडवून ठेवणे हे मी तुमच्या बुद्धिमत्तेवर आणि निर्णय क्षमतेवर सोडतो की तुम्ही किती प्रमाणात सोप सोल्युशन घ्याल आणि अश्याप्रकारे कव्हरस्लिप्स सोप सोल्युशन मध्ये बुडवून ठेवा आणि जर का तुम्हाला शक्य असेल तर अशी योजना करा की ते सोप सोल्युशन एका मॅग्नेटिक स्टरर च्या साह्याने फिरत राहिले पाहिजे ही एक चांगली योजना ठरेल कारण की असे केल्याने सोप सोल्युशन ग्लास च्या पृष्ठभागावर पूर्णपणे पसरून जाईल एकदा का तुम्ही साबणाची प्रक्रिया केली की मग त्याला धुवून काढा कदाचित ५ ते ६ तासांची किंवा रात्रभरासाठीची साबणाची प्रक्रिया जसे तुम्हाला योग्य वाटले तसे काही कव्हर स्लिप्स घेऊन किंवा पूर्ण खोका भरून तुम्ही कव्हर स्लिप्स घ्या जेणे करून तुम्हाला त्या ठराविक कालावधीसाठी वापरता येतील यानंतरची प्रक्रिया म्हणजे या ग्लास सरफेस ला थोडेसे इच करणे जी की एक चांगली कल्पना आहे पिरान्हा सोल्युशन मध्ये काही वेळेसाठी बुडवून ठेवल्यास थोडेसे इचिंग करता येऊ शकते ही रसायने सरफेसला थोडेसे खडबडीत करतात आणि कव्हरस्लिपच्या सरफेसचा हा खडबडीतपणा जो की या इथून किंवा इथून सुरु झालेला आहे तो जेव्हा आपण प्रोटिन्सच्या अडझॉर्बिंग बद्दल बोलतो तेव्हा खूप उपयोगाचा ठरतो तुम्ही सरफेसला कसे इच कराल ते सांगतो तुम्ही कव्हरस्लिप्सला सोप वॉश दिल्यानंतर त्यातून पाण्याचा निचरा करून घ्या आणि यांनतर त्यात पिरान्हा किंवा एचएफ सोल्यूशन टाका अगदी काळजीपूर्वक हे करा कारण की जर का याचे शिंतोडे आपल्या शरीरावर उडाले तर इजा होऊ शकते तर अतिशय सावधानतेने काम करा आणि काळजी घ्या योग्य ग्लोव्हज घाला आवश्यक असे मास्क घाला आणि यानंतर अश्या प्रकारचे काम करा कारण की एका नियमित बायोलॉजी लॅब मध्ये जेथे की केमिस्ट्रीचे काम नियमित तत्वावर होत नाही अश्या ठिकाणी काम करणारे लोक अश्या कामांमध्ये खूप जास्त काळजी घेत नाहीत तर खूप सावधानता बाळगा आणि अश्या प्रकारचे काम सिंकच्या अगदी जवळ करा जेणे करून समजा जरी शरीराच्या एखाद्या भागावर ऍसिडचे शिंतोडे उडाले तरी तुम्ही ताबडतोब तो भाग पाण्याखाली धरून धुवू शकाल आणि काळजी घ्या की शक्य तितके शरीर उघडे राहणार नाही एकदा का तुम्ही नायट्रिक ऍसिड किंवा एचएफ त्यात टाकले की त्याला तसेच सोडून द्या किंवा जर तुम्ही त्याला ढवळू शकलात तर ही खूप चांगली योजना राहील पण पुन्हा खूप काळजीपूर्वक काम करा जर का तुम्ही त्याला सहा सात किंवा आठ तासांसाठी ठेवले किंवा कदाचित रात्रभरासाठी किंवा अर्ध्या दिवसासाठी ठेवले तर त्यानंतर ऍसिडचा किंवा हायड्रोजन फ्ल्युओराइडचा खूप काळजीपूर्वक खूप काळजीपूर्वक निचरा करा आणि निचरा करतांना सावधानता बाळगा कारण की जेव्हा तुम्ही अश्या प्रकारच्या द्रावणाचा निचरा करता तेव्हा तुमच्याकडे एक संच असला पाहिजे कारण तुम्ही अश्या प्रकारचे द्रावण सरळ सिंक मध्ये टाकू शकत नाही एक जेरीकॅन किंवा अजून काहीतरी सोय असायलाच हवी जिथे तुम्ही याचे संकलन करू शकाल कारण अश्या द्रावणाचा निचरा पाण्याच्या नळीतून केला आणि जर का तुम्ही हे मोठ्या प्रमाणावर करत असाल तर त्यामुळे सभोवतालचे पाणी प्रदूषित होईल यामुळे काळजी घ्या आणि या मूलभूत नियमांचे पालन करा यानंतर पुन्हा त्यांना पाण्याने पाण्याच्या प्रवाहात धरून धुवा ही क्लीनिंग खूप महत्वाची आहे ही क्लीनिंग अगदी कसून केली गेली पाहिजे ग्लोव्हज घाला त्याआधी भरपूर वेळा धुवा आणि मग ग्लोव्हज घाला आणि अगदी हळुवारपणे धुवा जेणे करून पाणी त्यांच्या पृष्ठभागावरून पूर्णपणे घरंगळत जाईल ज्यायोगे ऍसिड चा अगदी शेवटचा कण सुद्धा निघून जाईल एकदा का तुम्ही हे केले की यानंतरची सर्वात चांगली योजना म्हणजे १०० टक्के अल्कोहोल टाकणे पाण्याचा पूर्णपणे निचरा करा आणि आणि त्यात १०० टक्के अल्कोहोल टाका तर आतापर्यंत आपण काय केले तर आपण इचिंग केली आणि हे इचिंग म्हणजेच इचिंग ऑफ द ग्लास कव्हर सरफेसेस तर तुम्ही अश्या प्रकारे इच केले आणि इचिंग नंतर आता तुम्ही पाण्याने धुतले म्हणजेच वॉशिंग विथ वॉटर अगदी कसून पाण्याने खळखळून धुतले आणि यानंतर या इथे तुमच्या कव्हर स्लिप्स या चंचुपात्रात याप्रमाणे आहेत आता यात तुम्ही १०० टक्के अल्कोहोल टाकले आणि अश्या याप्रकारे यावर पॅराफिल्म लावा आणि तुम्ही याला स्टोअर करून ठेऊ शकता मी साधारणतः याला ४अंश सेल्सिअस वरती कुठेतरी एखादया कोपऱ्यात स्टोअर करतो आता समजा तुम्हाला तुमचे काम करण्यासाठी आज ६ कव्हर स्लिप्स ची गरज आहे तर मी काय करेल हे मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगत आहे आणि अगदी असेच तुम्हाला जुनी शिकलेली लोकं करतांना दिसतील तर एक बनसेन बर्नर घ्या किंवा एक स्पिरीटचा दिवा घ्या मी इथे एक स्पिरीटचा दिवा अश्या प्रकारे दाखवत आहे आता फोर्सेप्स च्या साह्याने एक कव्हरस्लिप बाहेर काढा आणि इथे ही अशी तुमची कव्हर स्लिप असेल तुम्ही तिला अगदी सांभाळून धरा आणि काळजीपूर्वक काम करा कारण तुमच्या हाताला चटका लागू शकतो आणि कव्हरस्लिपला दिव्याच्या ज्योतीवर धरा ज्योतीला आपला स्पर्श होऊ देऊ नका याला फक्त अश्या प्रकारे या इथे धरून ठेवा अश्या प्रकारे तुम्ही माईल्ड फ्लेमिंग करत आहात माईल्ड फ्लेमिंग आणि अशी ही माईल्ड फ्लेमिंग केल्यावर फ्लेम केल्यावर तुम्हाला काहीतरी रोचक गोष्ट दिसून येईल कदाचित तुम्हाला तिथे अगदी थोडेसे कार्बन चे कण संचित झालेले दिसतील तिथे अगदी हलका काळा रंग आलेला दिसेल तर तुम्हाला याची काळजी करण्याची गरज नाही खरं तर ते चांगले असते ते जमा झालेले थोड्या प्रमाणातील कार्बन चांगले असते कारण की हे पुन्हा मी माझ्या अनुभवातून सांगत आहे तुम्हाला कुठल्याही पुस्तकात त्या जमा झालेल्या हलक्याश्या कार्बन बद्दल जे की स्पिरिटच्या दिव्याच्या फ्लेमिंग मुळे झालेले असते त्याबद्दल लिहिलेले आढळून येणार नाही आणि त्यात तुम्हाला फक्त एवढीच माहिती मिळेल की ती कृती स्पिरीटचा दिवा वापरून केलेली चांगली असते जे की एका प्रकारे खूप व्यवस्थित असते आणि एक गोष्ट हे सर्व तुम्ही एका लॅमिनार फ्लो हूड मध्ये करत असाल त्यामुळे तुम्हाला खूप सावधानीने काम करावे लागेल कारण की तिथे आतमध्ये हवेचा प्रवाह असतो त्यामुळे खूप काळजी घ्या खूप काळजी घ्या एकदा का तुम्ही फ्लेमिंग केलीत तर तिथे एका प्रकारे कव्हरस्लिप काळवंडेल आणि यानंतर तुम्ही तिला एका निर्जंतुक अश्या १५ एमएम डिशमध्ये ठेवाल तर अश्या प्रकारे हे कुठल्याही कोटिंग साठी किंवा इतर काही काम करण्यासाठी तयार झालेले असते आणि या गोष्टीला प्राधान्य द्या की ही कार्बनने आच्छादित असलेली बाजू नेहमी वरच्या बाजूला राहील या अश्याप्रकारे तर हा आहे कार्बन कोटेड सरफेस आणि हा असा सरफेस तुम्ही वरच्या बाजूला ठेवता यामुळे यावर प्रोटिन्स किंवा जे काही तुमचे एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्स म्हणजेच सर्व प्रकारचे ईसीएम असेल जे की तुम्हाला यावर आच्छादित करायचे असेल ते करू शकता अश्या प्रकारे हे काम करावे लागते लोक तुम्हाला बऱ्याचश्या गोष्टी करायला सांगतील आणि अजून एक गोष्ट ग्लास कव्हरस्लिप सोबत हे करायचा प्रयत्न करू नका हे वर्जित आहे मी हे इथे अश्या प्रकारे दर्शवित आहे अजिबात ऑटोक्लेव्ह करू नका कधीच ग्लास कव्हरस्लिप्सला ऑटोक्लेव्ह करू नका कारण यामुळे त्यांचे गुणधर्म बदलतात कारण उच्च दाब आणि बाष्प यामुळे काचेचे गुणधर्म बदलतात इतकेच नव्हे तर ऑप्टिकल प्रॉपर्टीज सुद्धा बदलतात आणि त्यामुळे अश्या काचेतून निरीक्षण करण्यासाठी समस्या निर्माण होते आणि गोष्टी खूप बदलतात तर कृपया ग्लास कव्हरस्लिप्स चे ऑटोक्लेविंग टाळा एकदा का तुमच्या ग्लास कव्हरस्लिप्स तयार झाल्यात की तुम्ही चांगल्या प्रकारे त्यांना निरनिराळ्या प्रोटिन्स नी कोट करू शकता ज्याबद्दल आपण याआधी बोललेलो आहोत तर आपल्याकडे लॅमिनीन ऑर्निथिन आहे खरे तर ऑर्निथिन लॅमिनीन आहे कारण की आधी आपण ऑर्निथिन टाकणार आणि त्यानंतर त्यावर लॅमिनीन टाकणार आहोत तसेच कोलॅजिन आहे पॉली डी लायसिन आहे जे की सिंथेटिक सबस्ट्रेट आहे तर ही दोन नॅच्युरल आहेत आणि हे सिंथेटिक सबस्ट्रेट आहे आता याठिकाणी मी एका पर्यायाबद्दल बोलणार आहे समजा तुमच्या लॅबमध्ये तुम्हाला चांगल्या प्रतीचे कोलॅजिन उपलब्ध होऊ शकत नाहीये तर अश्या परिस्थितीत एका सोप्या मार्गाने तुम्ही कोलॅजिन आयसोलेट करू शकता ही पद्धत वर्षानुवर्षांपासून वापरली जात आहे हिला रॅट टेल मेथड रॅट टेल कोलॅजिन असे म्हणतात तर ज्या पद्धतीने हे केले जाते ते समजणे खूप रोचक आहे लॅबमध्ये रॅट सॅक्रिफाय होत असतात तर इथे काय केले जाते की अश्या रॅटची टेल म्हणजेच शेपटी घेतली जाते तर आपण हे इथे अश्या प्रकारे बघू रॅट ची टेल तर इथे हिमोस्टॅट च्या क्लिपर सारखी वस्तू वापरली जाते दोन प्रकारचे क्लिपर्स असतात तर शेपटीला क्लिपर्स लावले जातात आणि उलट दिशेने पिळले जाते अश्या प्रकारे जर तुम्ही पीळ दिला तर तुमच्या लक्षात येईल की रॅट च्या शेपटीपासून पांढऱ्या रंगाचे थ्रेडस मिळतात जे की बाहेर निघत असतात आणि बऱ्यापैकी जाड असतात अश्या प्रकारे तुम्ही हे पांढऱ्या रंगाचे थ्रेडस जमा करायला सुरुवात करता हे थ्रेडस म्हणजेच अगदी उत्तम प्रतीचे कोलॅजिन होय यानंतर तुम्हाला याला ऑरगॅनिक सॉल्व्हन्टस मध्ये विरघडवून घ्यावे लागते निरनिराळे ऑरगॅनिक सॉल्व्हन्टस उपलब्ध आहेत आणि त्यांच्यासाठी निरनिराळ्या पद्धती उपलब्ध आहेत आणि एकदा का तुम्ही असे द्रावण तयार केले की त्यानंतर तुम्हाला यातील हवा असलेला भाग मिळविण्यासाठी असे द्रावण कॉलम मधून तुम्हाला सोडावे लागते आणि यानंतर अर्थातच तुम्हाला किती शुद्धतेचे कोलॅजिन हवे आहे त्यानुसार तुम्ही एचपीएलसी प्युरिफिकेशन किंवा अजून इतर पद्धतीने प्रक्रिया करता पण जर का तुमच्या लॅबला कोलॅजिनचा पुरवठा होत नसेल किंवा लॅब मधील साठा संपला असेल आणि तुम्हाला ताबडतोब हवे असेल तर ही कोलॅजिन मिळविण्यासाठीची सर्वात सोप्या पद्धतींपैकी एक पद्धत आहे तर तुम्ही तुमच्या ऍनिमल फॅसिलिटी ला भेट द्या आणि त्यांना विचारा की ते रॅटस सक्रिफाईस करत आहेत का कारण प्रत्येक जण रॅटस किंवा माईस किंवा अजून काही वापरत असतो पण प्रामुख्याने यासाठी रॅटस वापरणे चांगले असते कारण की यापासून तुम्हाला जास्त कोलॅजिन मिळते तर तुम्ही त्यापैकी एक घ्या आणि हे काहीश्या अश्या प्रकारे असते अशी क्लिप असते अशी आणि अश्याप्रकारे तुम्ही त्यांचे शेपूट त्यांचे शेपूट अश्या प्रकारे धरता तुम्ही एका टोकाला या दिशेने फिरवा आणि दुसऱ्या टोकाला विरुद्ध दिशेने या प्रकारे फिरवा जर का एक घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत असेल तर दुसरी त्याच्या विरुद्ध दिशेने जाईल एकदा का तुम्ही असे केलेत की अश्या प्रकारे थ्रेडस बाहेर यायला लागतात यात काही विशिष्ठ शिष्टाचार आहेत जे की अवलंबले जातात आणि जर का तुम्ही ऑनलाईन शोधले तर तुम्हाला नक्कीच मिळतील तर अश्या प्रकारे रॅट टेल कोलॅजिन आयसोलेट केले जाते आणि असे हे कोलॅजिन जेल्स तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते तुम्ही थ्री डी जेल तयार करू शकता आणि तुम्ही थीन लेयर्स तयार करू शकता हे सगळे तुम्ही किती प्रमाणात सौम्य द्रावण घेता त्यावर अवलंबून असते तर अश्या प्रकारे ही कोलॅजिन मिळविण्यासाठीची सर्वात सोपी आणि साधी पद्धत आहे यानंतर आता आपण थोडे मागे जाऊ आणि जिथे आपण सरफेसेस बद्दल बोललो होतो तो मुद्दा पुन्हा बघू तर जसे की तुम्ही इथे बघितले तर आपण लॅमिनीन बद्दल बोललेलो आहोत आता यात आपण अजून एक शब्द जोडूया जो की ऑर्निथिन आहे आणि जिलेटीन ज्याबद्दल मी अजून बोललेलो नाही आणि जे की मूलतः कोलॅजिन आणि थोड्या प्रमाणात लॅमिनीनचे मिश्रण आहे आणि हे एका प्रकारचे मिश्रण आहे आणि यांच्यासारखेच आहे परंतु ही सर्व नॅच्युरल स्रोते आहेत हे जिलेटीन काही वेळा काल्फ स्किन पासून काढले जाते तुम्हाला फिश स्किन जिलेटीन सुद्धा मिळू शकते अशी बरीच स्रोते आहेत ज्यांच्यापासून तुम्हाला जिलेटीन मिळू शकते पण हे वेगळे काही नसून एक जटिल कोलॅजिन मॅट्रिक्स आहे अजून एक नॅच्युरल एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्स आहे जे फार क्वचितच वापरले जाते आणि जे कॉनकॅनाव्हॅलीन ए या नावाने ओळखले जाते कॉन कॅना व्हॅलीन ए हे एक लेक्टिन आहे लेक्टिन म्हणजे काय तर लॅक्टीनस ही कार्बोहायड्रेट बाइंडिंग प्रोटिन्स असतात कार्बो हायड्रेट बाइंडिंग प्रोटिन्स समजा तुमच्या सेल सरफेस वर बरेच कार्बोहायड्रेट्स किंवा ग्लायकोप्रोटिन्स शिल्लक असतील अश्या काही सेल्स असतात ज्यांच्यामध्ये असे घटक असतात उदाहरणादाखल तुमची सेल ही अश्याप्रकारे इथे आहे जिच्याकडे भरपूर ग्लायकोप्रोटीन्स आहेत आणि जे की अश्या प्रकारे बाहेर आलेले आहेत ग्लायकोप्रोटीन्स म्हणजेच यात दोन भाग असतात एक कार्बोहायड्रेट आणि दुसरा प्रोटीन समजा इथे हा लाल रंगाने दर्शविलेला भाग म्हणजे ग्लायकोप्रोटीनचा कार्बोहायड्रेट आहे काहीश्या अश्या प्रकारे तर ही ग्लायको प्रोटीन्स आहेत आता ही ग्लायकोप्रोटीन्स लेक्टिन्स सोबत बाइंड होतात जे की तिथे असतात लेक्टिन कार्बोडायड्रेटला बाइंड करतो कारण की लेक्टिन एक असा प्रोटीन आहे की जो कार्बोडायड्रेटच्या भागाला बाइंड करू शकतो तर हे अश्या प्रकारे समजू या समजा हे लेक्टिन आहे जे की निळ्या रंगाचे आहे आता एक ग्लायकोप्रोटीनचा भाग किंवा कार्बोहायड्रेटचा भाग याला बाइंड होईल तर अश्या काही पेशी असतात जसे की फोटोरिसेप्टर सेल्स विशेषतः मास्यांचे आणि इतर प्राण्यांचे फ़ोटोरिसेप्टर्स ज्यांची रचना खूपच रोचक असते जर तुम्हाला आठवत असेल तर फ़ोटोरिसेप्टर्स असे दिसतात आपल्या शरीरात दोन प्रकारचे फ़ोटोरिसेप्टर्स असतात रॉड्स आणि कोन्स आणि ते अश्या प्रकारे दिसतात हे कोन्स आहेत जे की निमुळत्या आकाराचे असतात तर ह्या आहेत रॉड फ़ोटोरिसेप्टर्स ह्या इथे या रॉड्स आहेत जर का आपण यांच्या रचनेकडे बघितले तर आपल्या लक्षात येईल की या वैशिष्ठ्यपूर्ण अश्या न्यूरॉनल रचना आहेत ज्या की डोळ्यांमध्ये असतात तर ही आहे कोन आणि ही आहे रॉड आणि ऱ्होडॉप्सीन मॉलिक्युल्स रॉड मध्ये या ठिकाणी असतात ज्यांना मी इथे गुलाबी रंगाने दर्शवित आहे तर हे ऱ्होडॉप्सीन अश्याप्रकारे इथे असतात आणि कोन्स च्या बाबतीत त्या कोणत्या रंगाशी संबंधित आहेत यावरून ऱ्होडॉप्सीन मॉलिक्युल्स किंवा रंग ओळखणारे मॉलिक्युल्स या इथे असतात आता जर का तुम्ही या पेशींकडे पाहिलात तर या अश्या प्रकारच्या पेशिंबद्दलचे रोचक तत्थ्य म्हणजे त्यांना अश्या प्रकारचा खूप लांब भाग असतो हा या रचनांमधील सेन्सरी ऍपराटस चा भाग असतो जो की आकाराने खूपच लांब असतो माझं म्हणणं लक्षात घ्या ह्या भागाची लांबी पेशींच्या उर्वरित भागाच्या लांबीच्या मानाने खूपच जास्त आहे तर उर्वरित सेल बॉडी ही खूप लहान आहे जर तुम्ही लक्ष देऊन बघितले तर केवळ हा भाग जो की ह्या इथे हा जोडणारा भाग आहे याचा विचार करू नका तर केवळ हा भाग आहे जो कि शिल्लक राहतो महत्वाचे म्हणजे आमच्या असे लक्षात आलेले आहे की ह्या पेशींना पॉली डी लायसिन सारख्या सबस्ट्रेटवर चिकटवणे खूप कठीण आहे आणि याच्या अगदी उलट या पेशी कॉनकॅनाव्हॅलीन च्या सरफेस वर खूप चांगल्या पद्धतीने चिकटतात तर असे का आहे तर मी यावर प्रकाशित झालेला संशोधनपर लेख आपल्याला वितरित करेन ज्यामुळे तुम्हाला हे समजणे सोपे जाईल वरवर पाहता हा पृष्ठभाग ह्या इथे दाखविल्याप्रमाणे यावर भरपूर ग्लायकोप्रोटीन्स असतात मी इथे यांना लाल रंगाने प्रोटिन्सना दर्शवित आहे आणि त्यावर मी ग्लायकॉलचा म्हणजेच कार्बोहायड्रेटचा भाग दाखवत आहे तर हा असा ग्लायकोप्रोटीन आहे आता एक उदाहरण बघूया समजा तुम्ही कॉनकॅनाव्हॅलीनला याच्या अगदी जवळ आणले कॉनकॅनाव्हॅलीनला नारंगी रंगाने दाखवू या मला दिसला हो या इथे हा नारंगी रंग तर इथे हा कॉनकॅनाव्हॅलीनचा भाग आहे तर या इथे खूप रोचक अशी या कॉनकॅनाव्हॅलीन सोबत चिकटण्याची प्रक्रिया होईल कारण की इथे कॉनकॅनाव्हॅलीन सबस्ट्रेट आणि कार्बोहायड्रेटचा हा भाग यांच्या दरम्यान इंटरॅक्शन होईल आणि या इथे असा हा याचा प्रोटीनचा भाग असेल आणि अर्थातच या इथे ही सेल मेम्ब्रेन असेल वेगवेगळ्या प्रकारच्या सेल टाईप साठी याची नोंद घेणे हे खूप रोचक असते आणि तुम्हाला तुमच्या सेल टाईप साठी कोणते एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्स इतर मॅट्रिक्स पेक्षा चांगले राहील याचा तपास लावण्यासाठी हे सर्व काही अगदी खोलात जाऊन आणि तपशीलवारपणे करावेच लागेल आणि ही माहिती केवळ प्रयोग केल्यावरच मिळेल तुमच्याकडे याचा तपास लावण्यासाठी काही जादूची कांडी नाही की ज्यामुळे तुम्ही म्हणू शकाल की मी हे करतोय आणि हेच चांगले राहील असे प्रत्यक्षात कधीच होत नाही जसे की या प्रयोगासाठी आणि हे लक्षात येण्यासाठी की कॉनकॅनाव्हॅलीन एक उत्तम सबस्ट्रेट असू शकतो आम्हाला जवळपास दोन वर्षे लागलीत कारण ह्या ज्या रॉड आणि कोन सेल्स बद्दल आपण बोलत आहोत त्या रॉड्स आणि कोन्स सेल्स आम्हाला त्यावेळी फिश रेटिना पासून काढाव्या लागत होत्या हे खूप सोपे आहे आणि मी तुम्हाला पुढच्या व्याख्यानात असे प्रायमरी कल्चर चे एक उदाहरण स्पष्टीकरणासह सांगेन तर पीआर म्हणजेच फोटोरिसेप्टर सेलला विभक्त करणे मग ती रॉड असो किंवा कोन असो दीर्घकाळ टिकणारे रॉड आणि कोन कल्चर कश्या प्रकारे विकसित करायचे हे समजण्यासाठी आम्हाला बराच कालावधी लागला आणि आम्ही शोधून काढले की तुम्ही ते करू शकता जर का एका प्रकारचे सबस्ट्रेट असेल तर तर जे आम्ही केले ते समजणे खूप रोचक आहे आम्ही अश्या कव्हरस्लिप्स घेतल्या आणि अगदी मी सांगतोय त्याप्रमाणे आम्ही या कव्हरस्लिप्स तयार केल्या तर या सर्व कव्हरस्लिप्सला कॉनकॅनाव्हॅलीनने कोट करण्यात आले आणि हे कॉनकॅनाव्हॅलीन आहे आणि आम्ही कॉनकॅनाव्हॅलीन ए आणि पॉली डी लायसिन यांच्यावर एक तुलनात्मक प्रयोगाभ्यास केला आणि आमच्या निरीक्षणास आले की बहुतेक रॉड्स आणि कोन्स सेल्स नी कॉनकॅनाव्हॅलीन सबस्ट्रेट ला प्राधान्य दिले त्या पेशी पॉली डी लायसिन वर अजिबात चिकटल्या नाहीत म्हणजेच पॉली डी लायसिन साठी अगदी शून्य अढेरंस दिसून आला एक्सट्रासेल्युलर मॅट्रिक्स वर प्रयोग करतांना झालेला तो आमच्यासाठी एक रोमांचकारी साक्षात्कार होता आणि मला खात्री आहे की अश्याप्रकारे अजुन शोध न लागलेली अशी बरीच संपत्ती आहे जी की सेल कल्चरच्या संशोधनासंबंधी एक नवीन दिशा सिद्ध होऊ शकेल इतके बोलून आता मी इथे थांबेन आणि यानंतरच्या व्याख्यानात सिंथेटिक सबस्ट्रेट आणि त्यांच्या पॅटर्निंग आणि इतर सर्व प्रकारच्या उपयोगीतेबद्दल थोड्या अधिक माहितीसह आपली चर्चा सुरु राहील